आता नॉनलिनियर सर्किटचा विचार करू डायोड सारख्या दोन टर्मिनल नॉनलिनियर घटकांसह एक सर्किट आणि त्याचे विश्लेषण कसे करावे ते पहा आणि मी हे सर्किट वेज सोर्स रेझिस्टर R आणि डायोड घेऊन तयार केले आहे आणि अर्थातच हे इतर कोणतेही नॉनलिनियर एलिमेंट देखील असू शकते मी याला VD आणि त्याद्वारे वाहणाऱ्या करंटला ID असे म्हणेल याचे विश्लेषण कसे करावे ते पाहू आता या समान संरचनेसह एक लिनियर सर्किट R आणि R1 असणे आवश्यक आहे आता अर्थातच आपण आपल्या बेसिक इलेक्ट्रिकल सर्किट्स केल्यावर किंवा कदाचित आधी कदाचित त्यासाठी जास्त विचार करण्याची आवश्यकता नाही उत्तर काय आहे हे आपल्याला माहित आहे तो रेझिस्टर डिव्हायडर आहे आता आपण हे कसे सोडवायचे ते पाहू आणि आपण हे समजून घ्या की लिनियर सर्किटपेक्षा नॉनलाइनर सर्किट्सचे विश्लेषण करणे कठीण आहे तर आता खरोखर हे अत्यंत सोपे सर्किट आहे तर हा एक स्वतंत्र वेग स्त्रोत आहे आणि आपल्याला या नोडवर केसीएल लिहायचा आहे ज्यामुळे आपल्याला उत्तर मिळेल त्या नोडवरील केसीएल म्हणतो की या दिशेने R मधून वाहणारा करंट हा खालच्या दिशेने डायोडमधून वाहणाऱ्या करंट ID इतकाच आहे आता डायोड वरून असे कळते की ID म्हणजे f आहे कोणत्याही नॉनलिनियर घटकांसाठी ही सामान्य बाब आहे आणि डायोडच्या बाबतीत ते IS असे आहे आणि हे वेज व्होल्टेज आहे जे रेझिस्टर व्हॅल्यूने विभाजित आहे तर आपले केसीएल समीकरण सामान्य नॉनलिनॅरिटीच्या बाबतीत R f असे असेल किंवा डायोडच्या विशिष्ट बाबतीत ते IS असेल येथे फक्त एकच व्हेरिएबल आहे VS हा एक स्रोत आहे आपल्याला हे माहित आहे एकच व्हेरिएबल VD आहे तर इतर सर्व घटकांचे पॅरामीटर्सआहेत R रेझिस्टरचे पॅरामीटर आहे आणि IS हे डायोडचे पॅरामीटर आहे आणि Vt ही फंडामेंटल कॉन्स्टंट आहे तर तुम्ही नॉनलिनियर समीकरणे सोडविण्यास परिचित असाल तुम्हाला बायसेक्शन मेथड किंवा न्यूटन रॅपसन इटरेशन इत्यादी पद्धतीं माहीत असतील जर ते तुम्हाला माहीत असल्यास आपल्याला हे गणित पद्धतीने कसे सोडवायचे हे माहित असेल आणि नॉनलिनियर समीकरणांचे लिनियर समीकरणा प्रमाणे नसते त्यासाठी जनरल इन्व्हर्स सूत्र किंवा जनरल सोल्युशन फॉर्म्युला असतो तर जर आपल्याकडे लिनियर समीकरणांचा संच असेल तर आपण मॅट्रिक्स इन्वर्जनद्वारे उत्तर शोधू शकता परंतु नॉनलिनियर समीकरणांसाठी अशी कोणतीही सामान्य पद्धत नाही आणि नॉनलिनॅरिटीच्या प्रकारानुसार आपल्याला भिन्न पद्धती निवडाव्या लागतील सहसा उत्तर अंकीय असते आणि तेथे अनेक इटरेशन असू शकतात आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकता याची शाश्वती असू शकत नाही वगैरे परंतु सहसा नॉनलिनियर समीकरणे सोडविण्याचे मार्ग संख्यात्मक आणि इटरेशनचे असतात अर्थात या कोर्समध्ये आपण त्यामधून जाऊ शकणार नाही आपण फक्त असे गृहीत धरतो की उत्तर कसे सापडेल आपण जे करू ते म्हणजे हाताने कॅल्क्युलेशन करताना आपण नॉनलिनियर समीकरणे स्पष्टपणे सोडवणार नाही तर हे अंकीय पद्धतीने सोडविले जाऊ शकते अभियंत्यांसाठी उपयुक्त म्हणजे उत्तर चित्रमयपणे किंवा ग्रफिकली काढणे हे आहे आता सहसा आपल्याला उत्तरांमध्ये अचूकता हव्या असतात तेव्हा आपण ग्राफिकल सोल्यूशन्स करत नाही परंतु आपल्याला व्हिज्युअलायझेशन करायचे असल्यास आपण तसे करतो या विशिष्ट सर्किटसाठी आता हे करू आता ते तंत्र देखील मर्यादित आहे म्हणून जेव्हा आपल्याकडे बरेच व्हेरिएबल असतात तेव्हा आपण मल्टीडायमेन्शनल ग्राफ काढू शकत नाही या विशिष्ट प्रकरणात हे आपण करू शकतो हे निष्पन्न होते कारण आपल्याकडे केवळ दोन व्हेरिएबल आहेत एक वेज आणि एक करंट तर R हे समीकरण सोडवायचे आहे जे IS च्या बरोबरीचे आहे तर मी काय करू शकतो मी उजवीकडे आणि डाव्या बाजूला स्वतंत्रपणे प्लॉट करू शकतो तर डाव्या बाजूला काही फंक्शन आहे उजव्या बाजूला काही फंक्शन आहे दोन्ही VD चे फंक्शन आहेत जे माझे स्वतंत्र व्हेरिएबल आहे आणि मला पॉईंट ऑफ इक्वलिटी किंवा इंटरसेक्शन पॉईंट सापडेल ते उत्तर असेल आता उजव्या बाजूला डायोड करंटशिवाय काहीच नाही म्हणूनच मी ID VS VD म्हणून चिन्हांकित केले म्हणून उजव्या बाजूला प्लॉट तयार करणे याचा अर्थ असा आहे की डायोड कॅरेक्टरीस्टिक काढणे तो एक्सपोनेन्शियलआहे आणि मला जे डाव्या बाजूला प्लॉट करायचे आहे त्या डाव्या बाजूला प्लॉट करणे म्हणजेR VS VD असे आहे तर ही फक्त सरळ रेष आहे जी तुम्ही पाहू शकता की हे VD चे फंक्शन आहे जेव्हा जेव्हा VD शून्य इतका होतो तेव्हा हे फंक्शन VS R असेल आणि जेव्हा VD हा VS च्या बरोबरीने होतो तेव्हा हे फंक्शन शून्य होईल आणि हे स्पष्ट आहे की याच्याकडेही एक निगेटिव्ह उतार आहे आणि हा उतार 1R आहे लक्षात ठेवा VD हा स्वतंत्र व्हेरिएबल आहे आणि या फंक्शनमधील VD चे गुणांक 1R आहे जेव्हा VD शून्य असेल तेव्हा ते VS R असेल जेव्हा VD हा VS च्या बरोबरीने असेल तर ते शून्य होईल आणि ही एक ओळ असेल या दोन बिंदूंना जोडणारी सरळ रेषा आणि याचा उतार 1R असेल आता या प्रकरणात इंटरसेक्शन पॉईंट फक्त एकच आहे आणि तेच उत्तर आहे जर आपण हे समीकरण गणिती पद्धतीने सोडविले तर आपणास हे मूल्य VD मिळेल आणि जर आपण R यामधून जाणारा करंटशोधला तर तो हा असेल तर हा उपाय आहे तर समीकरणाचे वेगवेगळे भाग रचून आणि समानतेचा बिंदू शोधून म्हणजे इंटरसेक्शन पॉईंट शोधून आपण त्याचे उत्तर शोधू शकता तर असं म्हणा की एकतर गणिती पद्धतीने किंवा ग्राफिकलद्वारे आपल्याला उत्तर सापडेल आता मी तुम्हाला एक उदाहरण देईन तुमची इच्छा असल्यास आपण हे सर्व गणिती पद्धतीने सोडवून उत्तर शोधू शकता तर आपण एक केस घेऊया जेथे VS हा 5 7V R हा 5kΩ आहे आणि डायोडचा सॅचुरेशन करंट 10 15 A आहे हे निष्कर्ष काढले की आपण हे गणित सोडवल्यास VD अंदाजे ० 72V आहे आणि डायोड करंटअंदाजे 1mA आहे हे उत्तर आहे असे समजू की आपण हे VS च्या विशिष्ट मूल्यासाठी सोडविले आहे जे 5 7V आहे आणि आता VS चे मूल्य बदलून ते 6 7V होते असे समजू तर आपल्याला काय करायचे आहे हे सर्व पुन्हा सोडवावे लागेल येथे जे काही दर्शविले आहे त्यामध्ये सरळ रेषेत असणारा भाग VS वर अवलंबून आहे ही एक्सपोनेन्शियल उजवी बाजू VS वर अवलंबून नाही या विशिष्ट बाबतीत असेच घडते आणि डावीकडील बाजू VSवर अवलंबून आहे ही एक लाईन आहे तर मी असे म्हटले आहे की मी हे VS 5 7V आधीच काढलेले आहे जर तुम्ही VS चे मूल्य बदलले तर तुम्हाला काय करावे लागेल तुम्हाला ते पुन्हा करावे लागेल तर VS 6 7V पर्यंत बदलू त्यामुळे आपल्याला एक लाईन मिळेल आणि आपणास एक भिन्न उत्तर मिळेल तर समजा VS 6 7V किंवा वैकल्पिकरित्या जर VS 4 7V असेल तर आपणास असे उत्तर मिळेल आणि आपल्याला अजून एक उत्तर मिळेल तर हे VS 4 7V च्या साठी आहे तर मुद्दा असा आहे की जेव्हा कधीही इनपुट बदलला जाईल तेव्हा आपल्याला नॉनलिनियर समीकरण पुन्हा पुन्हा सोडवावे लागेल आता हा लिनियर सर्किटमधील मोठा फरक आहे जर मी लिनियर सर्किटवर परत गेलो तर मी हे दाखवले आहे की हे अगदी सोपे आहे आणि जर तुम्हाला ते सोडवायचे असेल तर तुम्ही हे सुरवातीपासून देखील करू शकता तर या प्रकरणात आपल्याला असे माहित आहे की VS5 7 असतानाचे सोल्युशन तुम्हाला माहित आहे जर VS6 7 मध्ये बदलला तर आपणास माहित आहे की नवीन सोल्युशन फक्त VSच्या नवीन मूल्याच्या प्रमाणात आहे म्हणून लिनॅरिटी आहे आपल्याकडे एकापेक्षा जास्त स्त्रोत असले तरीही सोल्युशन सर्व स्त्रोतांचे लिनियर कॉम्बिनेशन असेल तर जर VS च्या एका विशिष्ट मूल्यासाठी सर्किटचे सोल्युशन आपल्यास सापडल्यास आपण केवळ स्केलिंगद्वारे इतर कोणत्याही VS मूल्यासाठी सोल्युशन शोधू शकता आता नॉनलिनियर सर्किट्सच्या बाबतीत सर्वप्रथम सोल्युशन शोधणे खूप क्लिष्ट आहे त्यापेक्षाही अवघड म्हणजे आपण VSचे मूल्य बदलल्यास आपल्याला पुन्हा नॉनलिनियर कॅल्क्युलेशनमध्ये जावे लागेल आता येथे इनपुट बदलत आहे ते आपल्यासाठी अतिशय संबंधित प्रकरण आहे कारण आपल्याला एम्पलीफायरमध्ये काही सिग्नल ऍम्प्लिफाय करायचे आहेत आणि सामान्यत सिग्नल म्हणजे वेळेनुसार बदलणारा सिग्नल असतो जेव्हा मी मायक्रोफोनमध्ये बोलतो तेव्हा ते सर्किटला यानुसार बदलणारे वेजेस देत असते म्हणून आपल्याला सर्किटचे विश्लेषण वेगवेगळ्या इनपुटसह करणे आवश्यक आहे म्हणून मी हेच उदाहरण दोन स्त्रोत सीरिजमध्ये जोडले आहेत असे दाखवू म्हणजे हा 7 7V स्त्रोत आहे असे म्हणता येईल आणि हे सायनुसायडल स्त्रोत असू शकते यालाच मी सिग्नलअसे म्हणतो हे काही 100mV sinωt किंवा 1 V sinωt इतके आहे असे म्हणू आता आपल्याला या प्रकरणात VD शोधायचा असल्यास आपल्याला काय करावे लागेल तर आपण ज्या प्रकारे हे सर्किट तयार केले आहे सर्किट अगदी समान आहे म्हणून सर्किटला जोडलेल्या वेज स्त्रोत वेळेनुसार बदलत आहे तर हे VS आहे हे VSचे मूल्य आहे आणि या प्रकरणात VS 5 आणि जर मी VS VS time असे प्लॉट केले तर ते तसे दिसेल साईंन वेवच्या पॉझिटिव्ह पिक दरम्यान जास्तीत जास्त मूल्य 6 7V असेल आणि किमान मूल्य 4 7V असेल तर आपण या प्रकारचे इनपुट असल्यावर उत्तर किंवा प्रतिसाद VD कसे शोधाल आपल्याला ते 5 7 साठी शोधावे लागेल VD चे काही मूल्य जे तुम्हाला मिळते ते मागील आलेखातून दिसते तर हे मूल्य 5 7 आहे आपल्याला ते 6 7 आणि 4 7 साठी असेच करावे लागेल आणि त्या दरम्यान बरेच पॉईंट देखील आहेत तर मूलतः हे VS आहे आपणास वेगवेगळे VS ठेवावे लागेल आणि या सरळ लाईन्स काढत रहाव्या लागतील उत्तर शोधायचे आणि त्यामधून VD प्लॉट करायचा तर येथे काही सोल्युशन असेल 5 7 साठी काहीतरी असेल 4 7 साठी काहीतरी असेल यामधील मूल्याचे काही अन्य सोल्युशन असतील हे अत्यंत अवजड आहे आणि आपल्याला असे वाटते की वाजवी प्लॉट मिळविण्यासाठी आपल्याला या चक्रात बरेच पॉईंट घ्यावे लागतील तर सर्वप्रथम प्रत्येक पॉईंटसाठी सोल्युशन काढणे खूप कंटाळवाणे आहे आणि बर्याच पॉईंटसाठी ते करणे अशक्य आहे तर तत्त्वानुसार आपणास असे VD सापडेल जेव्हा आपल्याला इनपुट 5 7 असते तेव्हा ते 0 7V असते तेव्हा 0 72V जेणेकरून मी जे सांगितले तेच आहे आणि जेव्हा ते 6 7 असेल तेव्हा आपण संख्यात्मकदृष्ट्या गणना करू शकता ते काहीतरी किंचित जास्त असल्याचे दिसून येते आणि 7 7 साठी ते काहीतरी कमी असेल आणि आपण दरम्यानचे पॉईंट काढू शकता आणि शोधू शकता की सोल्युशन काहीसे असे दिसते आता हे तत्वतः ठीक असले तरी व्यावहारिक नाही तर आपण नॉनलिनियर सर्किट्सचे विश्लेषण करण्याचा पर्यायी मार्ग शोधू जे अंदाजे परंतु आपण हाताने सोडवू शकू असे काहीतरी आहे आणि आपल्या याबद्दल काही अंतर्दृष्टी मिळविण्यासाठी आपल्याला तसे करणे आवश्यक आहे